बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर पुन्हा स्वागत आहे आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण मूव्हिंग सिस्टमच्या डायनॅमिक्सगती विषयी बोलत होतो आपण डॅम्पिंगचे महत्त्व नमूद केले होते डॅम्पिंग टॉर्क फारच लहान नसावा कारण नंतर ही यंत्रणा ऑस्सिलेट होईल ति रिडींग घेण्यापुर्वी बराच वेळ लावु शकते आणि तो फार जास्त हि नसावा नाहितर मग सिस्टम ओव्हर डॅम्प होईल ज्याचा अर्थ असा आहे की ती ऑस्सिलेट करणार नाही परंतु अंतिम स्थानापर्यंत पोचण्यास ती वेळ घेइल आपल्याला क्रिटिकल डॅम्पिंगची अट आढळली आहे जी अशी स्थिती आहे जिथे डॅम्पिंग परिपूर्ण आहे तिथे यंत्रणा ऑस्सिलेट होणार नाही आणि शेवटच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी ति किमान आवश्यक वेळेपेक्षा जास्त वेळ घेणार नाही अशा स्थितीला क्रिटिकल डॅम्पिंग म्हणतात आणि आपण हे देखील नमूद केले आहे की आपण एडी करंट डॅम्पिंगचा कुठे वापर करतो आपण फॉर्मर च्या रेझिस्टंसचे मूल्य कसे निवडावे जर कंडक्टरच्या असलेल्या फॉर्मर किंवा अॅल्युमिनियम फ्रेममध्ये एडी करंटमुळे आपण एडी करंट डॅम्पिंगचा विचार करत असु म्हणून आपण डॅम्पिंगचे इष्टतम आधारभूत मूल्य मिळविण्यासाठी या रेझिस्टंसचे मूल्य किती असावे यावर चर्चा केली आहे या व्हिडिओमध्ये आपण मुव्हिंग सिस्टिम च्या विश्लेषणाच्या मनोरंजक अनुप्रयोगाबद्दल बोलणार आहोत तर आपण बॅलेस्टिक गॅल्व्हनोमीटर बद्दल बोलू गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय गॅल्व्हनोमीटर हे PMMC पर्मनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल इन्स्ट्रुमेंट आहे गॅल्व्हनोमीटर हे पीएमएमए इन्स्ट्रुमेंटचे दुसरे नाव आहे आणि बॅलिस्टिक शब्द बॅलिस्टिक म्हणजे हे गॅल्व्हनोमीटर आहे ज्यामध्ये फारच कमी किंवा जवळजवळ कोणतेही डम्पिंग नाही फ्रिक्शन नाही म्हणजे हे जवळजवळ फ्रिक्शनरहित डम्पिंगरहित गॅल्व्हनोमीटर आहे तर या गॅल्वोमीटरसाठी डम्पिंग कोंस्ट्नट हा आयडिअली 0 आहे आपण बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर वापरुन एखाद्या आवेगपूर्ण प्रवाहाच्या दरम्यान थोड्या कालावधीत वेगाने जाणारे चार्ज मोजण्यासाठी 0 डम्पिंग आहे ही वस्तुस्थिती कशी वापरू शकतो याबद्दल चर्चा करू तर आपण मोजू तर आज आपण ईमपल्सिव्हआवेगपूर्ण करंट प्रवाहाच्या वेळी वेगाने जाणारे चार्ज मोजू तर ईमपल्स करंट चा अर्थ काय समजा जर मी कोणत्याही कंडक्टरमधे कोणत्याही सर्किटच्या शाखेत टाईमवेळ विरुद्ध करंट असे रेखाटले जर माझ्याकडे करंटचा कोणताही अनियंत्रित पॅटर्न असेल हा वेळ आहे हा करंट आहे तर यास म्हणा हे दोन बिंदू t1 आणि t2 मधील इनटिग्रेशन म्हणजे सर्किटच्या एका बिंदूतून दुसर्या बिंदूकडे वेळ मध्यांतर t1 t2 मध्ये वाहणारा चार्ज ठीक आहे जर हे t1 असेल तर हे t2 आहे जर आपण इंटिग्रेशन केले असा स्कल खालचा भाग जिथे चार्ज त्या वेळेत वाहत आहे आता एक इंपल्स करंट हे असे करंट आहे जे खुप कमी कालावधीसाठी अस्तित्वात आहे कदाचित ते असे असेल तर ते येथे 0 आहे येथे हे 0 आहे परंतु हे फक्त या छोट्या कालावधीसाठी नॉनझिरो आहे आणि या वेळ मध्यांतर t1 t 2 तर टी 1 आणि टी 2 मधील अंतर जवळजवळ 0 आहे तर हे 0 पर्यंत असते

इंपल्स करंटसाठी हे असे होते परंतु जर आपण या काळामध्ये इंटिग्रेशन केले या करंट चे इंटिग्रेशन तर ही मर्यादित संख्या असू शकते याचा अर्थ या वेळेच्या आत वाहणारे चार्ज हे 0 नाही जरी करंट अगदी कमी कालावधीसाठी अस्तित्त्वात आहे परंतु नॉनझिरो प्रमाणात चार्ज मर्यादित चार्ज या वेळेत ट्रांसफर केले जाते ज्याचा वास्तविक अर्थ हा देखील आहे की याची उंची खूप जास्त असावी याचा अर्थ असा आहे की करंटची जास्तीत जास्त अम्प्लिट्युड अनंत संख्या असावी हेच ते इंपल्स करंट आहे जे अत्यंत उच्च मूल्याचे आहे ते सिद्धांतिकदृष्ट्या जवळजवळ अनंत आहे परंतु ते अगदी कमी कालावधीसाठी अस्तित्वात आहे म्हणूनच एक उच्च मूल्य उच्च फार मोठी उंची गुणिले लहान रुंदी बरोबर मर्यादित संख्या असल्याचे दिसून येते ते 0 किंवा अनंत नाही म्हणुन यावेळेत म्हणजेच या वक्र अंतर्गत असलेल्या भागात प्रवाहित होणारी एक मर्यादित संख्या आहे आणि विशेषतः जर हे क्षेत्र 1 च्या बरोबरीचे असेल तर तुम्हाला माहित आहे कि आपण त्याला युनिट इंपल्स म्हणतो आता या व्हिडिओचे लक्ष्य हे गॅल्व्हनोमीटर ज्याला आपण बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर म्हटले आहे अशा गॅल्व्हनोमीटरचा वापर करून एका सर्किटमध्ये आवेगजन्य इंपल्सिव्ह करंट वाहत असतानाचा चार्ज मोजण्याचे आहे तर बॅलिस्टिक गॅल्व्होमीटरमध्ये डॅम्पिंग कोन्स्टंट हा आयडीअली 0 आहे तर तेथे डॅम्पिंग फोर्स नाही डॅम्पिंग टॉर्क देखिल नाही आता म्हणुया की इंपंल्स करंट हे खूप कमी कालावधीसाठी उपकरणाच्या कॉइलमधून वाहतो ठीक आहे तर इंपंल्स करंट वाह्ते आता जर आपण या करंटला I असे संबोधले तर आपल्याला माहित आहे की I G G हा गॅल्व्हनोमीटर कॉन्स्टेंट आहे जो BAN आहे म्हणजे टॉर्क प्रति युनिट करंट हे टॉर्क च्या बरोबर आहे आणि म्हणूनच हा मोमेंट ऑफ इनरशिआ गुणिले अंगुअर अॅस्सेलरेशन एवढा असावा तर आपण असे म्हणू शकतो की हा कोनीय गती बदलण्याचा दर आहे तर हे आहे

आता आपल्याला माहित आहे हे जे I आहे t चे फंक्शन आहे ते इंपलसिव्ह आहे तर ते फार थोड्या काळासाठी वाहते dt साठी वाह्ते म्हणून GI dt कोनीय गती बदलण्याचा दर x dt GQ dt time मधे कोनीय गतीमधील एकूण बदल Q time dt मधील वाहणारा चार्ज आणि हेच आपल्याला शोधायचे आहे आपल्याला Q चे मूल्य शोधायचे आहे Q अज्ञात आहे आणि आपल्याला Q शोधायचे आहे तर आता समजा कि इंपल्स करंटपूर्वी कॉईल हि स्थिर म्हणजेच रेस्ट मधे आहे तर म्हणून प्रारंभिक कोणीय गती हि 0 च्या बरोबरीने झाली आणि कोनीय गतीचा संपूर्ण बदल आपल्याला आढळला की हा GQ समान आहे तर कोनीय गतीचा एकूण बदल म्हणजे G Q आता कोनात्मक गतीचा संपूर्ण बदल म्हणजे इंपल्स करंट नंतरची कोनात्मक गती वजा प्रारंभिक कोनात्मक गती जी 0 होती म्हणून आपण हे लिहू शकतो की हा इंपल्स करंट नंतर कोनीय गती सारखा नाही तर GQ इंपल्स करंट नंतरची कोनात्मक गती J w जिथे डब्ल्यू इंपल्स करंट नंतरची त्वरित अंगुलर व्हेलॉसिटी J मोमेंट ऑफ इनरशिआ तर म्हणूनच या विद्युत् प्रवाहानंतर लगेचच हि व्हेलॉसिटी ओमेगा आपल्याला सापडते हि आहे जर हि अंगुलर व्हेलॉसिटी असेल तर हा चार्ज प्रवाहित झाल्यानंतर हे करंट प्रवाहित झाल्यानंतर लगेच आपल्याकडे किती कायनॅटिक एनर्जी गतिज उर्जा असेल तर हे अशाप्रकारे असेल इंपल्स करंट नंतरची त्वरित कायनॅटिक एनर्जि तर चार्ज प्रवाहित झाल्यानंतरची हि त्वरित गतिज उर्जा आहे आता काय होईल जर चार्ज थांबेल करंट थांबले परंतु या करंटने कॉइल चालू केली आहे करंट थांबले आहे परंतु त्या थोड्या वेळातच कॉइलने हलणे सुरू केले आहे आधीच काही व्हेलॉसिटी वेग घेतला आहे काही गतिज उर्जा मिळवली आहे आणि तेव्हा जेव्हा करंट थांबेल इनरशिआमुळे कॉइलची हालचाल हि चालूच राहील आणि जशीच कॉइल हालचाल करेल कोन थिटा वाढतो म्हणुन स्प्रिंग तिला थांबवण्याचा प्रयत्न करते तर स्प्रिंग्सला आता ही कॉइल थांबवायची आहे परंतु इनरशिआमुळे कॉइल काही अंतरावर जाईल ती किती पुढे जाईल हे करंट थांबल्यावर लगेच सुरू होणार्या प्रारंभिक उर्जेवर अवलंबून असते आणि ती उर्जा आपण आत्ता लिहिली हाफ जे ओमेगा वर्ग तर आपल्याला हि ऊर्जा शोधून काढावी लागेल की ही कॉइल किती हलु शकते आता आपण समजूया की शेवटी कॉइल अंतिम साठी कोन 𝜃f जवळ जाऊ शकते तर समजा कॉइल कोन 𝜃f पर्यंत जाऊ शकते 𝜃f म्हणजे अंतिम कोन जेव्हा कॉइल थांबते म्हणून हि कॉइल या गतीज उर्जासह 𝜃f कोनातून वर जाऊ शकते म्हणून कॉइल जसजशी हलत आहे 𝜃 वाढत आहे ही गतिज उर्जा वापरली जाईल आणि ती या स्पिंग च्या संभाव्य सतीज उर्जेमध्ये रूपांतरित होईल

तर हे अंतिम स्थान आहे जेव्हा पॉईंटर थांबेल गतीची उर्जा 0 होईल संभाव्य उर्जा हि आरंभिक गतीज उर्जे प्रमाणेच होईल कारण संपूर्ण गतिज उर्जा संभाव्य उर्जेमध्ये रूपांतरित होईल जी आरंभिक गतीज उर्जा आहे हे उर्जेचे संवर्धन आहे यापूर्वी आपण पाहिले आहे की ओमेगाचे मूल्य म्हणजेच त्वरित विद्युतप्रवाहानंतरची अंगुलर व्हेलॉसिटी हि आहे तर चला ते मुल्य यात टाकू ठिक आहे तर आता आपण हा अर्धा या दोन्ही बाजूंनी रद्द करू शकतो आणि आपण लिहू शकतो तर आपण हे मोजू शकतो आणि हे अवलोकन करू शकतो तर हे मोजले किंवा पाहिले गेले आहे आणि मग जर आपल्याला कॉन्स्टंट माहीत असतील तर आपल्याला Q चे मूल्य मिळेल तर तेच आपले लक्ष्य होते तर ते आपण Q चे मुल्य कसे शोधायचे हे साध्य केले आहे तर आपण हे कसे जास्तगतीने करावे ते आपण प्रायोगिकपणे कसे करू याचा आता मी सारांश देतो कॉइलमधून इंपल्स करंट वाहणार आणि नंतर पॉइंटर हलायला सुरुवात होईल आणि ऑस्सिलेट व्हायला सुरू होईल तर जर पॉईंटर सुरुवातीला 0 स्थितीवर असेल आणि जर इंपल्स करंट प्रवाहित होत असेल तर तो पॉइंटर हालचाल करेल तो त्याला एक प्रकारची उर्जा देईल तर ते ऑस्सिलेट करायला सुरवात करेल ते काही टोकाला जाईल आणि ते काही अत्यंत स्थितीत जाईल इंपल्स करंट जसजसा वाहू लागतो तसतसा हा ऑस्सिलेट होण्यास सुरूवात होते आणि आपल्याला त्या ओस्सीलेशन ची अम्प्लिट्युड मोजावी लागते याचा अर्थ असा आहे की तो कितपर्यंत जाईल हा पॉइंटरला जास्तीत जास्त किती कोनात जाईल ते पॉईंटर पोहोचत असलेल्या थीटा एफ चे मूल्य आहे आपण या समीकरणामध्ये येथे ही अम्प्लिट्युड थीटा एफ टाकणार आणि क्यूचे मूल्य शोधणार अशा प्रकारे आपल्याला बॅलिस्टिक गॅल्व्हनोमीटर वापरुन अज्ञात चार्ज मिळेल आणि नंतर जेव्हा आपण चुंबकीय मोजमापाबद्दल बोलू तेव्हा हे कामात येईल आपण हे पाहू की या यंत्रणेद्वारे आपण काही टॉरॉईडमध्ये काही कॉइलमध्ये फ्लक्स डेन्सीटी मोजू शकतो तर ही यंत्रणा उपयुक्त ठरेल तर आत्ताच आपल्याला समजले आहे की एखाद्या इंपल्स करंट च्या दरम्यान काही चार्ज कसा मोजावा आपण आपल्या अभ्यासक्रमात नंतर हे अधिक उपयुक्त बनवू